आता आपण एक पोर्ट नॉनलिनियर एलिमेंट्स असलेल्या सर्किट्सच्या विश्लेषणासह परिचित आहोत डायोडसारख्या दोन टर्मिनल नॉनलिनियर घटक आहेत जेव्हा आपल्याला एम्पलीफायरसारखे काहीतरी बनवायचे असेल तर दोन पोर्ट असणे अधिक श्रेयस्कर आहे एक पोर्ट इनपुट फीड करण्यासाठी आणि दुसरे एक आउटपुट घेण्यास तर आपण दोन पोर्टमधील नॉनलाईनॅरिटीज पाहू आणि मूळ तत्व अगदी सिंगल पोर्ट नॉनलाईनॅरिटीजसाठी केले त्यासारखेच आहे फक्त एक छोटासा विस्तार आणि तो आणखी जास्त पोर्टपर्यंत वाढविला जाऊ शकतो सोपे जावे म्हणून मी तीन टर्मिनल दोन पोर्टचा विचार करेन की येथे टर्मिनल आहे जे दोन्ही बाजूंना कॉमन आहे हे पोर्ट एक आहे आणि ते पोर्ट दोन आहे असे दर्शविले गेले आहे तर हे कॉमन म्हणजे दोन्ही बाजूला कॉमन आहे आता नेहमीप्रमाणे आम्ही पॅसिव्ह साइन कन्व्हेन्शननुसार व्होल्टेजेस आणि करंट डीफाइन करतो कारण ते दोन पोर्ट आहे आपल्याकडे दोन व्होल्टेज V1 आणि V2 आहेत आणि या दिशेने वाहणारे करंट I1 आणि I2 आहेत आणि फक्त तुलना करण्यासाठी मी येथे एक पोर्ट किंवा दोन टर्मिनल नॉनलिनिरिटी दर्शवितो आपल्याकडे एकच व्होल्टेज आणि करंट आहे आता एक पोर्ट किंवा दोन टर्मिनल नॉनलिनिरिटी असल्यास आपण I हे व्होल्टेजचे फंक्शन म्हणून परिभाषित करू शकतो नक्कीच आपण व्होल्टेज V हे करंटचे फंक्शन म्हणून परिभाषित करण्यासाठी इतर मार्गाने देखील करू शकतो परंतु आपण हे निवडतो आणि या प्रकरणात आपण असे म्हणू की I1 हा V1 आणि V2 या दोघांचे फंक्शन आहे इतकेच सांगतो की करंटचे वाहने हे सर्व V1 आणि V2 या दोन्हीवर अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे I2 हे एक सामान्य फंक्शन आहे जे V1 आणि V2 पेक्षा वेगळे आहे आणि या संपूर्ण घटकाभोवती किर्चॉफस् करंट लॉद्वारेKirchhoff's current law आपल्याला माहित आहे की यामधून बाहेर पडणारा करंट I1 I2 च्या बरोबरीचे असले पाहिजे पुन्हा इतर बर्याच शक्यता अस्तित्वात आहेत आपण व्होल्टेजस हे करंटचे फंक्शन म्हणून परिभाषित करू शकतो किंवा या व्होल्टेजला या करंटचे इत्यादी आपण लिनियर दोन पोर्ट आणि सर्व संभाव्य दोन पोर्ट पॅरामीटर्ससह परिचित आहात जे त्यांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात नॉनलिनियर दोन पोर्टसाठी नेमके तेच काम केले जाऊ शकते हे रेलेशन आता नॉनलिनियर असेल म्हणून आपण आधी पाहिलेल्या डीपेंडेंट आणि इनडीपेंडेंट वेरीअबलच्या सर्व चॉइस येथे वापरल्या जाऊ शकतात आपण व्होल्टेजेसचे फंक्शन म्हणून करंटचा वापर करू कारण आता आपल्याकडे असलेले डिव्हाइस सर्वात संबंधित प्रतिनिधित्व आहे जेणेकरून दोन पोर्ट नॉनलिनियर एलिमेंट दोन पोर्ट नॉनलाइनरिटीचे प्रतिनिधित्व आहे आता सिंगल पोर्ट नॉनलिनॅरिटीसाठी आपण हे एक्स्प्रेशन देऊ शकतो आपण I विरुद्ध V आलेख देखील काढू शकतो आणि डायोडच्या विशिष्ट उदाहरणासाठी असे घडते जरी आपल्याकडे आपल्याला पाहिजे असलेल्या काही गोष्टी असू शकतात आपण दोन पोर्टसाठी समान ग्राफिकल रेप्रेसनटेशन करू शकतो सर्व प्रथम येथे आपल्याकडे दोन क्वांटीटी आहेत I1 आणि I2 आणि आपल्याला त्या दोघांसाठी आलेख काढावे लागतील आता I1 हा दोन व्हेरिएबल्स V1 आणि V2 या दोघांचे फंक्शन आहे आणि आपण थ्री डायमेन्शनल आलेख कल्पना करू शकता की आपल्याकडे V1 आणि V2 चे फंक्शन म्हणून I1 आहे जे स्वतःच दोन डायमेन्शनल आहे मूलभूतपणे 3 डी प्लॉट परंतु अशा प्लॉटचे स्पष्टीकरण वाचणे फारच अवघड आहे तर सामान्यत आपण अनेक द्विमितीय आलेख काढत असतो त्याऐवजी V2 स्थिर ठेवून आपण V1 विरुद्ध I1 असा आलेख काढू शकतो आणि आपण यास परिचित असालच या प्रकरणात V2 ला पॅरामीटर म्हटले जाते आणि ते काहीही असू शकते मी फक्त काही अनियंत्रित उदाहरण दर्शवेल V2 च्या विशिष्ट मूल्यासाठी I1 विरूद्ध V1 असे काहीतरी असू शकते V2 च्या दुसर्या मूल्यासाठी ते असेच असू शकते वगैरे म्हणून मुळात V2 स्थिर ठेवून आपण V1 विरुद्ध I1 असा आलेख म्हणजे द्विमितीय प्लॉट एक व्हेरिएबल विरूद्ध दुसरा व्हेरिएबल आणि नंतर V2 बदलून पुन्हा प्लॉट करा तर मुळात आपल्याला कर्वचे कुटुंब मिळते आणि नेमके तेच केले जाऊ शकते आणि स्पष्टपणे आपण पाहू शकता की तेथे चार संभाव्य प्लॉट आहेत I1 विरुद्ध V1 V2 स्थिर आहे I1 विरुद्ध V2 V1 स्थिर आहे तसेच I2 विरुद्ध V1 V2 स्थिर आहे आणि I2 विरुद्ध V2 V1 स्थिर आहे तर आपल्याकडे I1 विरुद्ध V1 I1 विरुद्ध V2 I2 विरुद्ध V1 आणि I2 विरूद्ध V2 असतील आणि ते काहीही असू शकतात मी फक्त काही उदाहरणे दर्शवितो म्हणून या प्लॉटमधे V2 हा एक पॅरामीटर आहे तर याचा अर्थ या प्रत्येक कर्वसाठी काय आहे V2 स्थिर आहे आणि वेगवेगळ्या कर्वसाठी आपण V2 ची वेगवेगळी मूल्ये निवडतो त्याच प्रमाणे आपल्याकडे पॅरामीटर म्हणून V1 असेल आणि हे काहीही असू शकते हे असे काहीतरी असू शकते आणि त्याचप्रमाणे I2 विरुद्ध V1 असे काहीतरी असू शकते आणि I2 विरूद्ध V2 असे काहीतरी असू शकते तर V2 या दोन प्लॉटमधील पॅरामीटर आहे आणि V1 त्या दोन प्लॉटमधील पॅरामीटर आहे म्हणूनच आपण या प्रकारे दोन पोर्टमधील रेलेशन् रेखांकित किंवा कोणत्याही दोन पोर्टचे करंट व्होल्टेज संबंध ग्राफिकरित्या हे रेलेशन् दर्शवू शकतो आपण हे लिनियर पोर्टसाठी देखील करू शकतो लिनियर दोन पोर्टच्या बाबतीत या कर्व सर्व सरळ रेषा असतील हे रेझिस्टरच्या I V सारखे कॅरेक्टिरिस्टीक जे सरळ रेष असेल दोन पोर्टमधील I V रेलेशनमध्ये देखील चार प्लॉट असतील परंतु सर्व प्लॉट सरळ रेषेत असतील आता जेव्हा आपल्याकडे सर्किटमध्ये नॉनलिनियर दोन पोर्ट एम्बेड केलेले असतील तेव्हा आपल्याला सर्किट समीकरणे लिहावी लागतील आणि दोन पोर्टमधील समीकरणे नॉनलिनियर समीकरणे असतील आणि नंतर आपणास नॉनलिनियर समीकरण सोडवावे लागेल ऑपरेटिंग पॉईंट सोडवण्यासाठी काही करावे लागेल आपण हेच करू आणि आत्ता आपण कुठल्याही विशिष्ट नॉनलाइनरिटीचा विचार केलेला नाही तर एक f1 आणि एक f2 च्या रूपात आहे परंतु आपल्याला माहिती आहे की f1 आणि f2 ची परिभाषा दिल्यास नॉनलाइनरिटीचे स्वरूप दिले तर आपण नॉनलिनियर समीकरण सोडवू शकता म्हणून आपण यापुढे या पैलूचा सामना करणार नाही आपण असे गृहित धरू की आपण ऑपरेटिंग पॉईंटचे निराकरण करू शकाल जेव्हा आपल्याकडे नॉनलिनियर दोन पोर्ट असेल तेव्हा वाढीव विश्लेषणामध्ये अधिक रस आहे कारण जेव्हा आपण सर्किटमध्ये व्होल्टेज किंवा करंट बदलतो तेव्हा सिग्नल बदलला जातो तेव्हा आपण ऑपरेटिंग पॉईंटवर वाढीचे मानले जाते असे करा की आम्हाला नॉनलिनियर सर्किट्सचे वाढीव विश्लेषण करण्यास सक्षम करावे लागेल आणि हे केवळ वाढीव अर्थाने आहे की नॉनलिनियर डिव्हाइसला उर्जा प्राप्त होईल